नमस्कार "मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट" या कोर्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता सातव्या आठवड्यात मॉड्यूल 4 मध्ये आहोत मागील मॉड्यूलमध्ये आपण नॉइजचे विविध पैलू समाविष्ट केले होते जसे की नॉइज कशामुळे उद्भवतो नॉईजची वैशिट्ये कशी मांडावीत आणि नंतर आपण नॉइज निर्देशांक आणि नॉइज मोजण्याची संकल्पना देखील पाहिली आणि त्यानंतर मी नमूद केले की कॅस्केडच्या टप्प्यांची रचना किंवा समायोजन कसे करावे किंवा कॅसकेड्समध्ये टप्पे कसे व्यवस्थित करावेत जेणेकरून आपल्याला किमान एकूण नॉइज निर्देशांक मिळेल या मॉड्यूलमध्ये आपण नॉइज निर्देशांक सर्कल्स किंवा ठराविक नॉइज निर्देशांक आवश्यक असलेल्या सर्कल्सची रचना कशी करावी हे आपण पाहणार आहोत नॉइज निर्देशांकाचे विशिष्ट मूल्य प्राप्त करण्यासाठी आपण सर्किटची रचना कशी करू शकतो तर या मॉड्यूलमध्ये आपण ज्या प्रकारे गेन सर्कल्ससाठी पुढे गेलो आहोत त्याच मार्गाने आपण पुढे जाऊ याचा अर्थ असा आहे की ट्रान्सड्यूसर गेन एकतर्फी केस किंवा उपलब्ध पॉवर गेनचे ऑपरेटिंग पॉवर गेन यांचे विशिष्ट मूल्य असलेले सर्किट डिझाइन करणे तर नॉइजची ही सर्कल्स कशी मिळवायची ते आपण पाहू तर पहिली बाब म्हणजे आपल्याकडे दोन पोर्ट नेटवर्क आहे हे पॉवर टू पोर्ट नेटवर्क आहे आणि जर आपण ते नॉइज रहित सर्किट मानले तर हे आपले नॉइज रहित दोन पोर्ट नेटवर्क आहे आणि म्हणून आपल्याकडे दोन प्रमाणांचे दोन पैलू आहेत जे काढले जाणे आवश्यक आहे इनपुट संदर्भित नॉइज व्होल्टेज आणि इनपुट संदर्भित नॉइज हा पोर्ट 1 आहे आणि हा पोर्ट 2 आहे आता समजा आपल्याकडे येथे नॉइजचा सोर्स स्रोत आहे आणि करंटचा प्रवाहाचा सोर्स स्रोत आहे तर हे दर्शविले जाऊ शकते समजा ही आपली संपूर्ण व्यवस्था आहे हे आपले इनपुट नॉइज करंट सोर्स आहे हा नॉइज सोर्सचा इम्पिडन्स किंवा ऍडमिटन्स आहे हा VN वर्ग आणि इनपुटच्या संबंधित नॉईजचा IN वर्ग येथे आहे तसेच नॉइज व्होल्टेज आणि नॉइज करंट आहे मग हे दर्शविले जाऊ शकते की YS च्या विशिष्ट मूल्याचा नॉइज निर्देशांक हा पुढीलप्रमाणे दाखवला जाऊ शकतो जिथे आपल्याकडे हा Y ऑप्ट हा G ऑप्ट अधिक JB ऑप्ट बरोबर आहे म्हणजेच आपल्याकडे जे 1 2 3 आहे F मीन RN आणि Y ऑप्ट ही तीन परिमाणे आहेत ती आपल्याला माहित असल्यास आपण दोन पोर्ट नेटवर्कशी नॉइज निर्देशकांचे पूर्णपणे वर्णन करू शकतो आता येथे दिले आहे की GS अधिक JBS बरोबर YSs तर याचा अर्थ असा आहे की YSs चे एक इष्टतम मूल्य आहे ज्यासाठी आपण F मीन T प्राप्त करतो F मीन टी F म्हणजे FYS म्हणजे Y ऑप्ट बरोबर F मीन नॉइज निर्देशांक हे तापमानावर अवलंबून आहे यावर जोर देण्यासाठी T चा संदर्भ घेतला आहे आता हे समीकरण मूल्यांचे सामान्यीकरण करून पुन्हा असे लिहिले जाऊ शकते यासारख्या सामान्य मूल्यांच्या बाबतीत हे समीकरण पुन्हा लिहीले जाऊ शकते आता येथे मी अर्ग्युमेण्ट Y किंवा अर्ग्युमेण्ट T लिहित नाही जेथे लहान Y ऑप्ट हा Y ऑप्ट भागिले Y 0 आहे हा RN बरोबर आहे लहान Y ऑप्ट हा रिफ्लेक्शन कॉइफिशियंट गॅमा ऑप्ट प्रमाणे देखील लिहिला जाऊ शकतो आता YS हा YSs भागिले Y0 च्या समान आहे आता नॉइज निर्देशांक F हा असा लिहिला जाऊ शकतो आता हे दर्शविले जाऊ शकते की F या स्थिर नॉइज निर्देशांकासाठी गॅमा S चा लोकस या प्रकारे दिला जाऊ शकतो आणि नंतर RI या प्रमाणे दिला जाईल यामुळे आपल्याला NI मिळू शकतो आणि आपण हे असे दर्शवू शकतो जर आपण या नॉइज निर्देशांक सर्कल्सच्या वक्ररेषांचा आलेख काढला तर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर पाहू शकतो की ही गॅमा एस प्लेन सर्कल्स आहेत आणि आपल्याला माहित आहे की गॅमा एस प्लेन हे उपलब्ध गेन पॉवरशी संबंधित आहे कारण जेव्हा आपण गेन सर्कलची उपलब्ध पॉवर वापरून सर्किट डिझाईन करतो तेव्हा आपण गॅमा एस प्लेनमध्ये असतो आणि आपण पाहू शकता की गॅमा एस बरोबर गॅमा ऑप्ट जे YS बरोबर Y ऑप्टच्या समान आहे त्या सर्कल्सची त्रिज्या शून्य आहे गॅमा एस त्रिज्येच्या इतर मूल्यांसाठी म्हणजे गॅमा एस आणि गॅमा ऑप्टमधील फरक जसा वाढत जातो तसे या सर्कल्सची त्रिज्या वाढत जाते म्हणून मी म्हणत होतो की हे गॅमाएस प्लेन आहे आणि आपण उपलब्ध पॉवर गेन सर्कल्स काढू शकतो आता आपल्याला माहित आहे की उपलब्ध पॉवर गेन सर्कल्सची केंद्रे अशा ओळीवर स्थित आहेत जी ओरिजिन आणि CAला जोडते आणि गॅमा एस व गॅमा MS यांची त्रिज्या समान आहे जे ट्रान्सड्यूसर गेनचे द्विपक्षीय समाधान आहे त्या बिंदूवर आपल्याला GA GA मॅक्स आणि गत मॅक्स यांचे मूल्य समान मिळते आणि या बिंदूवर उपलब्ध पॉवर गेन सर्कल्सची त्रिज्या शून्य मिळते आता जर आपल्याला उपलब्ध पॉवर गेन आणि नॉइज निर्देशांक या दोन्हींच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर आपण एक बिंदू निवडतो जेथे समजा आपल्यास हवे असलेले हे पॉवर गेन सर्कल आहे आणि इच्छित नॉइज निर्देशांक असलेले हेच नॉइज निर्देशांक सर्कल आहे तर या दोघांमधील छेदनबिंदू नॉइज निर्देशांक आणि उपलब्ध पॉवर गेन या दोहोंचे निराकरण करेल त्याप्रमाणेच आपल्याला माहित आहे की आपण नॉइज निर्देशांक सर्कल्स आणि नॉइज माप सर्कल्स काढू शकतो आणि मला या नॉइज माप सर्कल्समध्ये जास्त जायचे नाही परंतु ती कधीकधी उपयुक्त ठरतात म्हणून जर आपण पुन्हा लिहिलेल्या स्लाइड्सवर परत आलो तर आपल्याला माहित असेलच की एखाद्या स्टेजचे नॉइज मापन याप्रमाणे परिभाषित केले गेले आहे जरी हे अगदी सामान्य नाही परंतु स्थिर नॉइज मोजण्यासाठी हे विशेषत एकल टप्प्यासाठी फार उपयुक्त नाहीत परंतु आपल्याकडे नॉइज मापन सर्कल्स असू शकतात जिथे आपण स्थिर एमसाठी गॅमा एस चा लोकस शोधतो म्हणून जर आपल्याला या मॉड्यूलचा सारांश पहायचा असेल तर आपल्याला असे आढळले आहे की आपण नॉइज निर्देशांक सर्कल्सबद्दल शिकलो आपण पाहिले की हे स्टेज 2 पोर्ट नेटवर्कचा नॉइज निर्देशांक संबंधित समीकरण लिहिण्यासाठी आवश्यक असलेली 3 परिमाणे आहेत ही तीन परिमाणे म्हणजे Y ऑप्ट F मीन आणि RS RN आणि आपण पाहिले की आपण ही नॉइज निर्देशांक सर्कल्स कशी काढू शकतो आणि उपलब्ध पॉवर गेनसह आपण YS ची इष्टतम मूल्ये कशी मिळवू शकतो जी उपलब्ध पॉवर गेन आणि नॉइज निर्देशांक या दोहोंच्या गरजा पूर्ण करतात आता हे एक तंत्र आहे जे कमी नॉइज ऍम्प्लिफायरची रचना करताना वारंवार वापरले जाते हे समीकरण आपण कसे मिळवले याची सिद्धता मी येथे दिलेली नाही ती गोंजालेस यांच्या पुस्तकात पाहता येईल एकदा तरी आपण ते पुस्तक वाचावे असा माझा आग्रह आहे